सर्वांना नमस्कार अभियांत्रिकी रेखाचित्र आणि संगणक ग्राफिक्सवरील आमच्या एनपीटीईएल ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमात आपले स्वागत आहे आपण लंबजन्य प्रक्षेपाच्या ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन वरच्या विभाग क्रमांक 3 आणि व्याख्यान क्रमांक 29 मध्ये आहोत मागच्या वर्गात आपण त्रिमितीय वस्तू आणि त्यांचे प्रक्षेप पाहण्याचा प्रयत्न केला आणि त्या प्रक्षेपांचे निरिक्षण करत गोष्टी कशा काढायच्या हे आपण चालू ठेवणार आहोत चला या त्रिमितीय वस्तूकडे पाहू आणि आपण प्रक्षेपांचा अंदाज लावू वस्तू आहे आपल्याकडे त्या मार्गाने काहीतरी आहे या मार्गाने एक तिरकस कट आहे आपण तो दोन भागांसारखा असावा असा अगदीच छान प्रकारे विचार करू शकता एक त्रिकोणी तुकडा हा त्रिकोणी तुकडा दुसर्या आयताकृती तुकड्याशी जोडलेला आहे ज्यास प्लॅटफॉर्म आणि पुढे वस्तूसारखे काहीतरी आहे हे समोरचे दृश्य दिले आहे आणि हे बाजूचे दृश्य आहे तर वरचे दृश्य तेच असेल तर आपण हा अंदाज करूया की हे समोरचे दृश्य बाजूचे दृश्य वरचे दृश्य कसे दिसते चला समोरचे दृश्य पाहू जेव्हा आपण या दिशेने निरीक्षण करतो तेव्हा आपण ज्या गोष्टी पाहतो आहोत त्या म्हणजे म्हणून मी या गोष्टींवर प्रकाश टाकतो आपण काय पाहतो ही रेषा आपल्याला दिसेल चला आणखी एक रंग वापरू ही रेषा आपण पाहू पुन्हा ही रेषा आपण ही तिरकस रेषा नैसर्गिकरित्या पाहणार आहोत ही बेसलाइन आपल्याला दिसेल आणि ही एक रेषा ही रेषा ही ही संपूर्ण वस्तू आपण बघण्याच्या स्थितीत आहोत तो प्लॅटफॉर्म एका सीट सारखा आहे आणि येथे एक रेषा आहे आता या दोन तिरकस रेषा आपण या प्रतलात पाहत आहोत तर हा बिंदू तेथे प्रक्षेपित केला आहे हा बिंदूही तिथे प्रक्षेपित झाला आहे आणि तेथून हे संपूर्ण रेषा बिंदू प्रक्षेपित केले जातील याचा अर्थ असा आहे की आपण त्याला उभ्या रेषा सारखे काहीतरी पाहू तर त्या उभ्या रेषा ह्या आहेत अशाप्रकारे आपण त्या वस्तूचे समोरचे दृश्य बघतो आता चला बाजूचे दृश्य पाहू बाजूच्या दृश्यासाठी जर आपण या दिशेने पहात आहोत तर आपल्याला हा तळाचा त्रिकोणी भाग दिसतो ही संपूर्ण गोष्ट त्या प्रदेशाशी जुळली गेली आहे तर त्रिकोणी भाग तो असेल आपण ही आडवी रेषा ही आडवी रेषा ही उभी रेषा देखील पाहण्याच्या स्थितीत आहोत आणि ही एक अशाप्रकारे आपण निरीक्षण करतो आणि ही संपूर्ण रेषा त्याच्याशी सुसंगत असेल हा मागील भाग आणि ही रेषा पाहण्याच्या स्थितीत आपण असणार नाही याचा अर्थ असा की या मागील बाजूस एक वस्तू आहे म्हणून आपण ती तुटक रेषांनी दर्शवित आहोत या वस्तूचे वरचे दृश्य काय असेल तर आपण असा अंदाज करूया तर वरचे दृश्य खालच्या पातळीवर येते जे या रेषांचे प्रक्षेपण असेल आता आपण जे वर पाहणार आहोत ते या भागाप्रमाणे काहीतरी आहे आपण ते पाहणार आहोत आणि हा भाग आपण पाहण्याच्या स्थितीत असू याचा अर्थ हा आहे तेथे एक कललेली रेषा देखील आहे तर आपण ह्या भागासारखे असे काहीतरी देखील पाहण्याच्या स्थितीत आहोत म्हणजेच हा भाग नैसर्गिकरित्या त्या टप्प्यावर येतो हा संपूर्ण तिरकस भाग प्रक्षेपित आयतासारखा हा भाग आपण पाहण्याच्या स्थितीत असू या स्तरापर्यंत येथे आपल्याला कोणताही भाग दिसत नाही जर मी हे त्या भागापर्यंत रेखांकित करत असेल तर प्रक्षेपासारखे असे काहीतरी आपण पाहण्याच्या स्थितीत असू नंतर ते त्या बेसपर्यंत एका विशिष्ट पातळीवर जाते आणि हा एक जुळला पाहिजे आणि हा भाग त्या पातळीपर्यंत जुळला पाहिजे तर वरच्या दृश्यातून हे आडवे जे काही आहे जर आपण त्याकडे पहात असू तर तिथे एक संपूर्ण गोष्ट प्रक्षेपित आहे तर हा भाग तिथे आहे हा भाग आणि हा अतिरिक्त भाग आपण त्या मार्गाने पाहू आपण तिथे पूर्णपणे पाहणार आहोत अशाप्रकारे हा प्लॅटफॉर्म आपण येथे पाहू कारण तो एका निमुळत्या दिशेने जात आहे कदाचित आपण ते फक्त पाहण्याच्या स्थितीत नाही तर अशी एक रेषा असावी जी या भागाला त्या भागाशी जोडेल हा भाग त्या भागाला जोडेल अशाप्रकारे आपण वस्तूचे वरचे दृश्य पाहतो तर जर आपण ते मिटवत असाल तर वरचे दृश्य अशाप्रकारे दिसेल चला या वस्तूच्या प्रक्षेपाचा अंदाज लावू या तर हे एल कोन प्रकारचे ब्रॅकेट आहे जे सहसा दारे खिडक्या आणि इतर गोष्टींसाठी आपण वापरतो एक बाजू दुसऱ्या बाजूला जोडणे कोपऱ्याच्या कडासारखे काहीतरी आपण ते दुरुस्त करू इच्छितो ते कसे करावे त्या हेतूसाठी आपण या प्रकारचे यांत्रिक घटक वापरतो तर ते जरा बळकट होते सहसा आपल्याकडे या ठिकाणी कटोरे असतील स्क्रू करा तर त्यामुळे खालच्या किंवा वरच्या बाजूस वस्तू घट्ट होईल उदाहरणार्थ मी हा लाकडी ठोकळा या लाकडी ठोकळ्यास जोडू इच्छितो जो मी त्याच्या तळाशी असलेल्या आणखी एक लाकडी ठोकळ्यास जोडू इच्छित आहे अशा रितीने मी तो कनेक्ट जोडू इच्छित आहे अशा परिस्थितीत मी या छिद्रांचा वापर करतो त्यास ड्रिल करतो स्क्रू बनवतो त्याचप्रमाणे तेथे आणखी एक स्क्रू त्यास जोडा त्या हेतूसाठी आपण या प्रकारचे ब्रॅकेट वापरतो तर चला याकडे आपण समोरून पाहू जर समोरच्या दृश्यासाठी ही दिशा असेल तर आपल्याला खात्री आहे की आपण या रेषा पाहु आणि त्याच प्रमाणे आपल्याला या रेषा दिसतील आणि ही रेषा शेवटपर्यंत जाईल आणि तेथे रेषांचे प्रक्षेपण आहे आपण ते या भागापर्यंत पाहू तर जर आपण हे समोरचे दृश्य म्हणून रेखाटत आहोत तर आपण हे पाहू येथे ही संपूर्ण लांबी 80 आहे तर ही 80 लांबी असेल आणि हे 60 एकके आहे तर येथे आपण 60 एकक पाहू तेथे एक छिद्र आहे जे आपण समोरच्या दृश्यात बघू तेथे एक छिद्र आहे जे 20 एकके खाली आहे तर केंद्र ते 20 एकके आहे हि छिद्रे आपल्याला दिसत नाहीत परंतु येथे हा आयताकृती पॅच आहे जे खाली आहे ते आपल्याला दिसेल तर हा आयताकृती भाग आहे जे आपण समोरच्या दृश्यासाठी पाहत आहोत तेथे छिद्र आहेत म्हणून जेथे जेथे छिद्र आहेत तेथे आपण तुटक रेषांद्वारे दर्शवितो वरच्या दृश्यावर आपण पाहू जर आपण वरचे दृश्य पहात असाल तर या रेषा दिसत आहेत तर ते या रेषांनी बांधलेले आहे वरच्या दृश्यावर आपण हा छोटा आयत पाहत आहोत तर तो छोटा आयत नेहमीच तेथे असतो या सर्व गोष्टींचे प्रक्षेपण केले आहे पुन्हा हे सर्व तेथेच जाते तर वरच्या दृश्यापासून 50 परिमाणांमधून आपल्याला एक आयत दिसेल तर आपण हे पहात आहोत कारण हे अंतर ते हे अंतर 50 आहे तर 50 पर्यंत आपण या प्रकारची गोष्ट पाहू आणि पंधरा अंतरावर असलेल्या या वर्तुळांची आपल्याला जाणीव होऊ शकते तर तेथे एक वर्तुळ आहे तेथे आणखी एक वर्तुळ आहे आणि केंद्र जे 15 असले पाहिजे आणि हे केंद्र ते काठ 15 आहे तर पुन्हा येथे आपल्याला 15 विस्तारित रेषा अधिक एक वर्तुळ दिसेल आणि आहे ज्याची आपल्याला जाणीव होऊ शकत नाही परंतु येथे त्यांचे प्रक्षेप असतील तर हे सर्व तेथेच जाते अशाप्रकारे आपण वरचे दृश्य पाहू आता जर आपण या दिशेने एखादे दृश्य पहात आहोत तर आपण हा एल भाग पाहणार आहोत आपण ते पहायला हवे तर ते या रेषांमधे दिसेल येथे रेषांची जी काही जाडी आहे ती जाडी आपल्याला यासारखी काहीतरी दिसेल पूर्णपणे जाईल त्याच वेळी आपल्याला तळ दिसेल तळाशी आपल्याला जी काही लांबी दिसेल आपल्याला दिसेल की या परिपूर्ण कडा आहेत आणि तेथे कमान आहे ही कमान आहे आपण काय करावे ती कमान 10 त्रिज्या दिली आहे तर ती कमान जोडावी लागेल म्हणून एकदा आपण या त्रिज्येला कमान 10 बिंदूपासून निश्चित केले तर आपल्याला कमान 10 चा मध्यबिंदू माहिती असेल त्यानंतर त्याच केंद्राचा वापर करून त्रिज्येद्वारे जोडा हे बिंदू शोधा आणखी एक कमान काढा अश्या पद्धतीने आपण बाजूचे दृश्य बनवू शकतो चला या जरा क्लिष्ट वस्तूकडे पाहू ही त्रिमितीय गोष्ट परिमाणे दिल्यास आपल्याला काय तयार करायचे आहे तर जर आपण त्याकडे पहात आहोत जर हे प्रथम कोनीय प्रक्षेपण किंवा तृतीय कोनीय प्रक्षेपण असेल तर आपण ज्या गोष्टी पहात आहोत त्यामध्ये समोरचे दृश्य असावे काहीतरी वरचे दृश्य असावे एखादे बाजूचे दृश्य असले पाहिजे येथे जर आपण प्रथम कोनीय प्रक्षेपण पाहत असाल समोरचे दृश्य वरचे दृश्य समोरच्या दृश्याच्या जवळ बाजूचे दृश्य असेल आताहे बाजूचे दृश्य नक्की कोठे आहे बाजूचे दृश्य या ठिकाणी आहे आणि जे आपल्याला माहित आहे ते समोरच्या दृश्याच्या शेजारी आहे आपल्याकडे हे बाजूचे दृश्य आहे जर तसे असेल तर हे आपल्याकडे असलेले रेखाचित्र असू शकत नाही जे प्रथम क्वाड्रंट प्रक्षेपण असू शकत नाही हे तृतीय क्वाड्रंट प्रक्षेपण असणे आवश्यक आहे चला आपण त्याकडे अधिक काळजीपूर्वक पाहू चला वस्तूच्या या समोरच्या दृश्याचा विचार करू म्हणजे हे शेवटी आपल्याला आयताच्या ठोकळ्यासारखे दिसेल ही गोष्ट अशी आहे की आपण तिला वर्तुळाच्या रूपात पाहण्याच्या स्थितीत असू परंतु येथे एक आयत आहे म्हणून हे समोरचे दृश्य असणे आवश्यक आहे आपल्याकडे या प्रकारचे कट आहेत जे प्रक्षेपासारखे असतील लक्षात ठेवा कोणत्याही रेखांकनासाठी जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या तिरकस रेषा असतात तेव्हा याचा अर्थ तो छेद देखावा आहे सामान्यत आपण मध्यभागी कट करतो पहिला भाग काढून टाकू उर्वरित भाग आपण तो कट छेद म्हणून दर्शवू हा कट छेद मध्यभागी असू शकतो तो काठावरही असू शकतो सहसा आपण पुढे जातो 1 परंतु मानक प्रघातानुसार मध्यभागी छेद घेतला गेला पाहिजे पुढचा भाग काढा उरलेला मागचा भाग काढा प्रक्षेप घ्या आणि त्यास बघा कारण हे तृतीय क्वाड्रंट प्रक्षेपण आहे हे या कट नंतर हे जे काही मध्यभागी आहे ते त्यावर प्रक्षेपित केले जाईल तर तिथे आपल्याकडे मटेरियल घटक असतील याला आपण हॅश म्हणतो या रेखांकनामध्ये हॅशिंग सूचित करते की हे कट विभाग आहेत आपल्याकडे हे छेद देखावे जटिल अंतर्गत भागांना दृश्यमान करण्यासाठी आहेत उदाहरणार्थ जर ते थेटपणे दिसत असेल तर आपल्याकडे जे असेल ते फक्त हा भाग आहे त्या मटेरियलच्या आत उपसून काढून टाकलेला काही भाग आहे की नाही हे आपल्याला माहित नाही अशा प्रकारच्या अधिक माहितीसाठी सहसा लोकांकडे असा छेद देखावा असतो जो दर्शवितो की आपल्याकडे ज्या प्रकारचे कट आहेत त्यासारखे तेथे काहीतरी आहे चलातर त्याकडे काळजीपूर्वक पाहूया आपल्याकडे समोरचे दृश्य असल्यास हा संपूर्ण भाग त्या मार्गाने दिसेल येथे एक छिद्र आहे जे शेवटपर्यंत खाली जाते तर आपल्याकडे हे अतिरिक्त भाग आहेत हे गोलाकार भाग आपल्याकडे छिद्राप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे या भागाचा वक्र आहे जो त्या दिशेने येतो तर तो भाग वक्र येतो आणि शेवटपर्यंत वर जातो म्हणून आपल्याकडे तो भाग आहे आणि या लहान यु आकाराच्या भागासह आपण वरचा भाग काढून टाकतो तर आपल्याकडे हे मटेरियल आणि हे अर्ध वर्तुळ त्या दिशेने येईल या समोरच्या प्रतलात समोरचे दृश्य प्रक्षेपित केले आहे तर हे समोरचे दृश्य आहे वरचे दृश्य वरुन आपण आरशासारखे कार्य करणाऱ्या प्रतलाकडे पाहू म्हणून जे काही प्रक्षेपित केले आहे जर आपण ते उलगडले तर ते तेथे येईल तर हे वरचे दृश्य आहे तर आपण हे काळजीपूर्वक पाहू या सामान्यत केवळ समोरच्या दृश्यासाठी आपल्याकडे अशा प्रकारचा छेद देखावा असेल वरचे दृश्यबघण्यासाठी आपल्याला काही छेद घेण्याची गरज नाही कारण संपूर्ण अंतर्गत भाग दृश्यमान आहे त्या हेतूने आपल्याकडे हे संपूर्ण आहे हे एक आहे हे पूर्ण देखील आपण बघु शकतो आणि आतून एक ग्रूव्ह की प्रकारची वस्तू असू शकते हेच कारण आहे आपल्याकडे या प्रकारचे प्रक्षेपण आहे जर आपल्याकडे फक्त ते असेल तर आपण ते काढण्याच्या स्थितीत असू या वस्तूसाठी त्यात आहे हेच कारण आहे आपल्याकडे ती की आहे जर तेथे काहीही नसेल तर ते थेट त्या मार्गाने जोडले जाईल आणि आपण पाहु शकतो की तेथे आयताकृती ठोकळे आहेत तर ते आयताकृती ठोकळे आहेत आणि हा भाग ग्रूव्हसारखा आपल्याला दोन रेषा आणि या संपूर्ण भागासारखे काहीतरी दिसेल आपल्याला ते त्या बिंदूने जोडलेले दिसेल तृतीय क्वाड्रंट प्रक्षेपणामधील हे वरचे दृश्य आहे त्याचप्रमाणे आपण तृतीय क्वाड्रंट प्रक्षेपणामधील बाजूचे दृश्य पाहत असाल तर उजव्या बाजूला उजव्या बाजूचे दृश्य आहे याचा अर्थ असा की आपण त्या वस्तूच्या उजव्या बाजूस पहात असाल तर त्या आरशावर जे काही प्रक्षेपित होईल आपण तेच घेणार आहोत तर हे समोरचे दृश्य आहे आपण आपल्या हाताच्या उजव्या बाजूकडून पहात आहोत जे त्या आरशाशी जुळेल तर या प्रतलात त्या मार्गावर आपण ग्रूव्ह पाहू तर अशाप्रकारे आपण दिलेल्या 3 डी वस्तू आइसोमेट्रिक दृश्ये याकरिता प्रक्षेपणांचा अंदाज लावतो आणि येथून पुढील वर्गात आपण लंबजन्य प्रक्षेपाच्या ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन च्या रेषा प्रतल आणि इतर गोष्टी बद्दल अधिक तपशीलात पाहू आणि त्या भागाचा स्वतंत्र विभाग असेल खूप खूप धन्यवाद